आता परत स्वागत आहे तर आता ही जाळीची आकृती आहे उदाहरणार्थ विचारले तर त्या बिंदूपेक्षा थेट वर असलेल्या सर्व अटी जोडून ठराविक वेळेत आणि अंतराच्या व्होल्टेजला आढळते उदाहरणार्थ समजा t 5 5T आणि x l4 आहे या बिंदू वरील व्होल्टेज समजा वेळ t 5 5T आणि x l4 आहे तुम्हाला या बिंदू वरील व्होल्टेज जाणून घ्यावे लागेल आता ही आकृती बघा 5T आहे जेव्हा तुमचा x l4 आहे तेव्हा ही एकचतुर्थांश लांबी आहे आणि ही एक चतुर्थांश लांबी ओळीच्या एकूण लांबी x l आहे तर हे एकचतुर्थांश आहे याचा अर्थ हे 14l आहे आणि हे 34l एकूण लांबी l आहे त्यामुळे या प्रकरणात आता t 5 5T इतकी आहे तर हे 5T आहे हे 6T आहे तर तुम्ही 5 5T घेता आता जर 5 5T असेल तर तुम्ही त्या च्या वर जा आणि तुम्ही सर्व व्होल्टेज जोडा तर x l4 समान आहे आणि वेळ t 5 पॉईंट 1 2 3 4 5 आहे तर हे बघा की तुम्ही हे घेतले आहे का आणि हे सर्व ५ ५ पेक्षा कमी आहे का त्या काळापासून तुम्ही फक्त 5 याचा विचार केला पाहिजे कारण ही वेळ t 0 इतकी आहे तर t 5 5T इतकी आहे त्यामुळे ह्या सगळ्या सगळी संज्ञा जोडल्या जातील त्यामुळे जर तुम्ही जोडले तर मी v ब्रॅकेट लिहीत आहे आणि प्रत्यक्षात v x t आहे xl4 आहे आणि लहान t 5 5T समान आहे हे दाखवण्यापूर्वी मी तुम्हाला फक्त हे दाखवत आहे की या आकृतीकडे पाहण्यापूर्वी मी तुम्हाला दाखवत आहे तर आपण 5 5T वर येऊ याचा अर्थ हा एक हा आणि हा त्यामुळे इथे ही ओळ प्रत्यक्षात झिगझॅग रेषा दाखवत आहे जी vf आहे तर तुम्ही तुमचा V x l4 इतका आहे आणि t 5 आता तिथे आहे त्यामुळे तुम्ही vf प्लस ही सुद्धा जोडता कारण rvf 5 पॉईंट साठी आहे मग तुम्ही येता तो srvf असेल मग sr2vf याकडे या आणि ते मग आणखी एक s2r2vf असेल कारण 5 5 T पर्यंत जर तुम्ही खाली आलात तर ते 5 5T पेक्षा जास्त आहे जर तुम्ही vf कॉमन घेतले तर ते असेल vl45 5Tvf1rsrsr2s2r2 तर जाळीच्या आकृतीतून तुम्ही योग्य मूल्यमापन कसे करता याचे हे मूल्यमापन आहे म्हणूनच मी तुम्हाला इथे जे काही दाखवलं तेच मी लिहिलं आहे तुम्ही vf कॉमन घेता ते 1rsrsr2s2r2 तुम्हाला जे काही मिळालं आहे ते योग्य असेल त्यामुळे प्रत्यक्षात हे व्होल्टेज 5 5T इतके आहे आणि x l4 इतके आहे हे जाळीच्या आकृतीतून आहे मी ते बनवलं आहे पण तुमचे काम मी इथे सांगत नाही पण तुम्ही ते कराल बरोबर फक्त थोड थांबा हे अगदी सोपे आहे पण हे व्होल्टेज आहे मी इथे उत्तर लिहित नाही तुम्ही t6 5T आणि x 34l इतके आहे इथे तर vxt संदर्भ 421 x 34l आणि t6 5T vf आणि कंसात कोणत्या टर्म येतील फक्त मी तुम्हाला संकेत देऊ शकतो की हा 6 5T आहे आणि x तुमच्या 34l इतका आहे याचा अर्थ असा की हे काय होईल हे एक हे या एकूण 6 टर्म ब्रॅकेटमध्ये असतील त्यामुळे तुमचं काम शोधून काढणे तुमचं काम असेल आणि तुम्ही मला मेल पाठवू शकता हे तुम्हाला शोधून काढावं लागेल मी बरोबर किंवा चुकीचं असल्याचे उत्तर देईन त्यामुळे तुम्हाला हे कळेल की करंट साठी जाळीदार आकृती ही त्याच पद्धतीने काढता येतील तथापि करंट चे प्रतिबिंब रिफ्लेक्शन कोयफिसियंट नेहमीच व्होल्टेजच्या प्रतिबिंब रिफ्लेक्शन कोयफिसियंट चे नकारात्मक असते ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे तेथील व्होल्टेजसाठी जे काही प्रतिबिंब कार्यक्षम रिफ्लेक्शन कोयफिसियंट आहे ते म्हणजे करंट हे तुमचे विरुद्ध चिन्ह नकारात्मक असेल ते आपण आधीच पाहिले आहे आता आपण जाळीच्या आकृती वर एक उदाहरण घेऊ त्यामुळे आकृती ११ a मध्ये दर्शविलेली सर्किट आकृती विचारात घ्या मी तुम्हाला ही आकृती ११ सर्किट आकृती दाखवेन म्हणजे हीच सर्किट आकृती फक्त थोड थांबा हे तुमचे आहे ही सर्किट आकृती 11 म्हणजे ही सर्किट आकृती 11 अ आणि तुमचा आहे आणि असे गृहीत धरा की DC स्रोत 1000 व्होल्ट आदर्श व्होल्टेज स्रोत आहे आणि अंतर्गत अडथळा Zs 0 आहे आणि तो भूमिगत केबलच्या शेवटाशी जोडला जाईल याचा अर्थ या सर्किटमध्ये अंतर्गत अडथळा Zs 0 दिला जातो vf Vfइतका आहे जो प्रत्यक्षात 1000 व्होल्ट दिला गेला आहे त्यामुळे आणि अडथळ्यासह भूमिगत केबल पाठवण्याच्या टोकाशी 40 च्या वैशिष्ट्यपूर्ण अडथळ्यासह जोडल्या गेली आणि असे गृहीत धरले की केबल 60 रजिस्टर नेबंद करण्यात आली आहे त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण अडथळा म्हणजे तुम्ही ज्याला 40 म्हणता आणि केबल 60 रेझिस्टरमध्ये बंद केली जाते त्यामुळे तुम्हाला खालील गोष्टी शोधाव्या लागतील तुम्हाला काढावा लागेल सेंडिंग एंड वरचा रिफ्लेक्शन कोयफिसियंट एंड वरचा रिफ्लेक्शन कोयफिसियंट रिफ्लेक्शन कोयफिसियंट सॉरी ड्रॉ संबंधित जाळी आकृती एसोसिएटेड लेटिस डिआग्रम t 6 5T आणि x 34l या वर परावर्तीत व्होल्टेजची किंमत आणि प्लॉट रिसिव्हिंग एंड व्होल्टेज विरुद्ध टाइम तर पहिली गोष्ट म्हणजे ss हे सेंडिंग एंड साइड चे रिफ्लेक्शन कोयफिसियंट s Zs ZcZsZcआहे पण प्रत्यक्षात आदर्श व्होल्टेज स्रोत आहे त्यामुळे अंतर्गत अडथळा Zs 0 आहे आणि तो भूमिगत केबल च्या शेवटाशी जोडला गेला आहे त्यामुळे तुमच्या वैशिष्ट्यपूर्ण अडथळ्यामुळे सर्व काही दिले गेले तर Zs 0 आणि Zc40 आहे कारण 40 वैशिष्ट्यपूर्ण अडथळा असलेली तुमची भूमिगत केबल 60 रेझिस्टर ने बंद करण्यात आली आहे असे गृहीत धरले जाते त्यामुळे Zs 0 तर Zc 40 तर 040 आहे 040 जे सेंडिंग एंड साइड रिफ्लेक्शन कोयफिसियंट 1 आहे आणि त्याचप्रमाणे b तुमची रीसीविंग एंड साइड चे Zr ZcZrZcआहे त्यामुळे प्रत्यक्षात Zr म्हणजे R शिवाय दुसरे काहीच नाही कारण 60 च्या विरोधात रेषा बंद केली गेली त्यामुळे Zr प्रत्यक्षात काहीही नसून R आहे तर Zr R 60 आणि Zc 40 हा केबलचा वैशिष्ट्यपूर्ण अडथळा आहे तर 6040 प्रत्यक्षात 0 तर रीसीविंग एंड साईड रिफ्लेक्शन कोएफिशियंट 0 2 आहे हे दोन डेटा आहेत आता ए आणि बी कसे काढायचे हे समजले आता तुम्हाला जाळीची आकृती काढावी लागेल मग हे कसे करता येईल हे बघा ही बाजू पाठवणारी बाजू हे सेंडिंग एंड साइड s 1 आहे आणि हे तुमचे अंतर 0 त्यामुळे आदर्श व्होल्टेज सोर्स व्होल्टेज 1000 व्होल्ट देण्यात आला आहे तर तो 1000 व्होल्ट बरोबर आहे आता ह्या या बाजूचे रिफ्लेक्शन कोयफिसियंट 0 2 म्हणजे 200 व्होल्ट त्यामुळे आता हे थेट रीसीविंगएंड कडून सेंडिंग एंड साइड कडे जाणार आहे आता सेंडिंग एंड साइड रिफ्लेक्शन कोयफिसियंट 1 आहे आपण ते काढले आहे त्यामुळे 2T वर 1 द्वारे 200 गुणले जाईल तर ते 200 असेल आता पुन्हा या बाजूने हे प्रतिबिंबित होईल आणि पुन्हा ते 0 2 ने गुणाकार होईल तर 200 × 0 2 म्हणजे 40 आता पुन्हा हे प्रतिबिंबित होईल शेवटच्या बाजूने पाठविण्यापासून प्रतिबिंबित होईल आणि ते पुन्हा 1 गुणांक आहे तर 1× 40 ते 40 होईल तर पुन्हा येथे येईल पुन्हा एकदा येथे आल्यावर हे येथून प्रतिबिंबित होईल ही बाजू r 0 तर 40×0 2 हे 8 आहे हे पुन्हा येथे प्रतिबिंबित होईल 1 तर ते 8 असेल तर ही बाजू प्रतिबिंबित होईल आपण ज्याला आपण 0 2 गुणांक म्हणाल तर 8 × 0 2 म्हणजे 1 6 आणि आता ही बाजू 1 पाठविणारी बाजू आहे म्हणून 1 × 1 6 ही बाजू 1 6 व्होल्ट असेल आणि जेव्हा आपण येथे प्रतिबिंबित कराल 0 6 हे 0 32 आहे म्हणून 0 32 आपल्या पाठविणार्या बाजूला येत आहे आणि ह्या बाजूचा प्रतिबिंब गुणांक 1 तर 1 × 0 32 तर 0 32 आहे आणि हळूहळू कमी होत आहे तर हा झिगझॅग मार्ग आहे ब्यूलेची जाळीदार आकृती Bewley's lattice diagram त्यामुळे आता प्रत्यक्षात हा 1000 व्होल्ट आहे त्यामुळे फॉरवर्ड वेव प्लस बैकवर्ड वेव v असेल तर इथे 0 व्होल्ट असेल आणि त्यानंतर लगेचच 1200 व्होल्ट असेल 200 आणि 40 म्हणजे 240 त्यामुळे शेवटी हे होईल इथे तुमचा 960 960 व्होल्ट बनेल आणि पुन्हा ही तुमची बाजू 40 आहे आणि हा तुमचा 8 आहे तर हा तुमचा 1008 व्होल्ट असेल आता हा तुमचा 8 आहे त्यामुळे तो पुन्हा 1000 असेल 1 6 म्हणजे 998 4 1000 1 6 व्होल्ट वगैरे त्यामुळे ही बाजू T 2T 3T 10T पर्यंत या आकृतीत ढली जाते आणि या बाजूला व्होल्टेज उजवीकडे दर्शविले जाते हे बेवलीची तुमची जाळी आकृती आहे जेथे तुमच्या व्होल्टची किंमत दर्शविते आता तुम्हाला टी वरील व्होल्टेज 6 5T इतके आहे आणि x 34l उजवीकडे आहे हे शोधून काढावे लागेल तर तुम्ही ज्याला प्रत्यक्षात 6 5T आणि तुमचे 34l असे म्हणता त्यामुळे जर तुम्ही 34l आणि 6 5T घेतले तर हे 6T आहे हे 7T आहे त्यामुळे जर तुम्ही इथे आलात आणि एक्स 34l च्या बरोबरीचा असेल तर ते इथे कुठेतरी असेल त्यामुळे असे होईल त्यामुळे जर तुम्ही हे सगळं जोडत असाल तर तुम्हाला 1008 व्होल्ट मिळेल आणि हा तुमचा 8 बरोबर आहे तर हा तुमचा १००८ व्होल्ट असेल आता हा तुमचा 8 आहे त्यामुळे तो पुन्हा 1000 असेल 1 6 म्हणजे 998 4 व्होल्ट वगैरे हे आपणास माहित आहे की मी येथे सर्व गणिते आधीच दर्शविली आहेत की हे आपले 6 5 T आहे हे 6 T आहे हे 7 T आहे तर हे आपले 6 येथून येथून आपण आडव्या रेषा काढल्या आणि नंतर ही बाजू 34 किलोमीटर अंतरावर आहे जेव्हा आपण वर जाल तेव्हा आपण पहाल या सर्व गोष्टी जोडल्या जात आहेत आणि ते 1008 व्होल्ट असेल तर t मधील व्होल्टेजचे मूल्य 6 5 t च्या बरोबरीचे आहे आणि x 34l बरोबर आहे ते आपल्या 1008 व्होल्टचे असेल आणि शेवटी रीसिविंग एंड व्होल्टेज विरूद्ध वेळ प्लॉट करा जर तुम्ही रीसिविंग एंड व्होल्टेज विरूद्ध वेळ प्लॉट बनवला असेल तर तो खूपच कठोर होईल 1200 व्होल्ट सर्व काही येथे दिलेले आहे तर 3 T वर ते नऊ आपले 960 असेल व्होल्टेज तुमचे आहे ज्यास आपण येथून ड्रॉपिंग म्हणत आहात येथे 1200 ते 960 नंतर 1008 तर 9 आपल्या 998 4 सर्वकाही T 3 T 5 T 7 T दर्शविले आहे हे व्होल्टेज आकृती आहे तर या चित्रात सर्व काही उजव्या बाजूस दर्शविले आहे फक्त आपल्याला गोष्टी दुरुस्त कराव्या लागतील माझा अर्थ असा आहे की आपण जो फॉर्म्युला काढला आहे तो vxt x कोणत्याही अंतरावर आपण शोधू शकता आणि स्वयंचलितपणे आपण यास योग्य प्लॉट करू शकता तर हे खरंच आपल्या ब्युलेची आपल्या जाळीचे आकृती आहे आणि हे व्होल्टेज वेव्हफॉर्म आहे हे ब्युलेच्या जाळीच्या आकृती Bewley's lattice diagram साठी आहे आता सर्ज एटेनुएशन अंड डिस्टर्शन आम्ही जे काही गृहित धरले आहे ते आपण असे म्हणू की आपण स्टेप फंक्शन म्हटले आहे परंतु तरीही ट्रान्समिशन पॉईंटवरील प्रतिबिंबांच्या प्रभावांसह प्रवासी लाटा परिमाण कमी होणे आणि विकृती या अधीन आहेत जे आकारात बदल आहे जेव्हा ते रेषा बरोबरच प्रचार करतात कारण आपण जे निरंतर मूल्य म्हणता ते होऊ शकत नाही कारण ते कमी केले जाईल तसेच आकार देखील बदलेल त्यामुळे प्रतिरोध गळती मुळे लहरींची ऊर्जा कमी होते आणि मग डायइलेक्ट्रिक आणि कोरोना या विषयानंतर कोरोना खरोखरच महत्त्वाची भूमिका बजावते हा भाग संपल्यावर कोरोनाचे नुकसान आपण पाहू आता कोरोना हे हाय व्होल्टेजमध्ये अटेन्युएशनचे मुख्य कारण आहे मला माहीत नाही तुमचा इन्सुलेशनचा समन्वय आणि हे हाय व्होल्टेज संपल्यावर आपण दी कोरोना लॉस घेऊया त्यामुळे त्यावेळी तुम्ही कोरोना पाहिला आहे की नाही हे मला माहीत नाही आणि रात्रीच्या वेळी जर तुम्ही उच्च तणावाची रेषा पाहिलीत तर तुम्हाला ओव्हरहेड लाईनमधून थोडा चैटरिंग नॉइस दिसेल आणि जर तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केले आणि त्या वेळी कंडक्टरभोवती हवा आयनाइज्ड केली जाईल तर तुम्हाला जांभळी चमक दिसेल आणि या अध्यायाच्या शेवटी आपण ते पाहू ठीक आहे त्यामुळे कोरोना कोरोना हे हाय व्होल्टेजमध्ये अॅटेन्युएशनचे मुख्य कारण आहे यामुळे कोरोना मुळे लहरींची तीव्रता आणि स्टीपनेस कमी होते काही मैलांच्या आत तुमची तीव्रता आणि स्टीपनेस दोन्ही कमी होते त्यामुळे जर अॅटेन्युएशनकडे दुर्लक्ष करता येत नसेल तर प्रत्येक प्रतिबिंब e αl च्या घटकाने कमी होते ते केल्यानंतर लहरींची आकृती ११ कमी झाली पाहिजे याचा अर्थ असा की तुमचा ते ११ म्हणजे ही आकृती मी तुम्हाला दाखवून दिली आहे की ही आकृती ११ कुठे गेली आहे फक्त मला ठीक पाहू द्या फक्त थोड थांबा ही आकृती १० आकृती १२ ही आकृती १३ आहे नसेल तर काही फरक पडत नाही अन्यथा ही आकृती पहा काही फरक पडत नाही पण काही फरक पडत नाही तुम्हाला vf स्टेप लहर दिसणारी कोणतीही आकृती कदाचित तिथे नसेल मला हीच गोष्ट म्हणायची आहे त्यामुळे अशा परिस्थितीत प्रत्येक प्रतिबिंबानंतर लाटेचा विस्तार e αl ने कमी केला पाहिजे हे मी तुम्हाला दाखवून दिले की मी तुम्हाला दाखवलेले उदाहरणआहे तीच गोष्ट आहे बरोबर त्यामुळे अशा परिस्थितीत ती सरळ रेषेसारखी असणार नाही त्यामुळे जर तुम्ही ज्याला e αlम्हणता काय l काय जे काही असेल एल नंतर येईल ते अंतर आहे किंवा काही स्थिर असेल कारण तुमच्या प्रत्येक वाहतुकीच्या त्या प्रमाणात लाट उसळली आहे त्यामुळे वीज हानी आहे हे लक्षात घेऊन व्होल्टेज आणि करंट लहरींची मूल्ये काढायची आहेत तर जर आपण असे केले तर आपण असे केल्यास काय होईल याचा अर्थ असा की ब्यूलेच्या जाळीच्या आकृत्यामध्ये आम्ही त्या उदाहरणामध्ये जे काही पाहिले आहे ते कदाचित आपणास असू शकत नाही ज्याला आपण नंतर अगदी सरळ रेषा म्हणाल तर काय होईल जेव्हा ते एका रेषेच्या dx लांबीचा प्रवास करतात तर समजा आपण आपल्या dx छोट्या ट्रान्समिशन लाइनचा विचार केला असला तरी भिन्न घटक dx मध्ये उर्जा कमी झाल्यास ती dpi2Rdxv2Gdxम्हणून दर्शविली जाऊ शकते R प्रति युनिट प्रतिकार आहे प्रति युनिट लांबीची ओळ जी dx ने गुणाकार करते आणि G एक प्रवाहकण आहे G रेषेत प्रति युनिट देखील असते G dx ने गुणाकार करते ज्याद्वारे आपण ट्रांसमिशन लाइनच्या वाढीव लांबी dx चा विचार केला आहे आता आपल्याला माहित आहे की आपल्या पॉवर एक्सप्रेशन pvi i2Zc चे पॉवर लॉस आहे जिथे Zc ही वैशिष्ट्यपूर्ण प्रतिबाधा आहे आता तिथे फरकाची शक्ती म्हणजे dp 2iZcdi इतकीच आहे आणि ज्याला तुम्ही 2iZcdiम्हणता dp मध्ये वीज कमी झाल्याचे दिसून येते हे नकारात्मक चिन्ह प्रतिबिंबित करते तर ही शक्ती आहे पण या गोष्टीमुळे तुम्ही ज्याला म्हणता ते आहे पण या अभिव्यक्तीत हे बरोबर आहे पण हे डेरिव्हेटिव्ह चे मायनस चिन्ह नाही हे डेरिव्हेटिव्ह चे चिन्ह नाही डेरिव्हेटिव्ह हा आहे नकारात्मक चिन्हावरून हे दिसून येते की dp मध्ये वीज पुरवठा कमी करण्याचे प्रतिनिधित्व केले जाते म्हणूनच या मायनस चिन्हाचा विचार केला जातो त्यामुळे अन्यथा dp आपण घालून दिलेल्या इतक्या मायनसइतकाच आहे कारण तो प्रत्यक्षात dp dp कमी करण्याचे प्रतिनिधित्व करतो त्यामुळे अशा परिस्थितीत काय होईल याची जागा तुम्ही घ्याल म्हणजे ही 2iZcdi i2Rdxv2Gdx इतकीच आहे त्यामुळे अशा परिस्थितीत काय होईल थोड थांबा हे समीकरण सब्स्टिएटुउट करा तुम्हाला मिळेल समीकरण 2iZcdi i2Rdxv2Gdx किंवा तुम्हीdii RGZc22Zcdx लिहू शकता खरं तर ही उत्पत्ती ज्याला तुम्ही 2iZcdi म्हणता मुळात मी तुम्हाला सांगितलं होतं पुन्हा एकदा कसलाही गोंधळ नको की वीज कमी होण्याचं प्रतिनिधित्व करणारा dp आहे आणि म्हणूनच तुमचं मायनस चिन्ह इथे आहे याचा अर्थ असा की तुम्ही हे वाक्य लिहू शकता की dii RGZc22Zc dx वरील समीकरण इंटेग्रेट करा आणि सीमा स्थिती लागू करा x 0 आहे जे पाठवण्याच्या शेवटी आहे जे i if आहे जर तुम्ही कराल तर iife RGZc22Zc x हे समीकरण १०७ आहे त्याचप्रमाणे तुम्हाला v तुमचा व्होल्टेज सुद्धा मिळते vvfe RGZc22Zc x x अंतर आहे आणि हे समीकरण 108 आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगितले की e αl ने गुणाकार केलेला प्रत्यक्षात हा आहे आणि हा x प्रत्यक्षात आहे बरोबर त्यामुळे हा एक v vf मी तुम्हाला डेरेइव करायला सांगितले आहे अगदी सोप आहे तर या αl αx दोघांनाही इथे ही संज्ञा समान आहे तर ते मायनस आहे याचा अर्थ हा झपाट्याने क्षय होतो आहे परंतु आपल्या सर्वांना हे माहित आहे की साध्यापणासाठी आपण अंडरग्रॅज्युएट स्तरावरच आहोत आम्ही फक्त चरण वेव्हफॉर्मवर विचार केला आहे ज्यायोगे गोष्टी समजण्या योग्य असतील आणि आम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न केले तर आम्ही या घातांक मुदतीच्या गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपणास माहित आहे की प्रत्येक वेळी घातांकीय आलेख तयार करणे आहे सरळ रेषा असू शकत नाही पण सोप्या समजुतीसाठी आपण या पावलाच्या कार्या चा उपयोग केला आहे पण शेवटी जर तुम्ही नुकसान वीज आणि नुकसान या दोन्ही गोष्टींचा विचार केला असेल तर तुमची संख्या झपाट्याने कमी होईल तर v साठी ही अभिव्यक्ती आहे आणि vfच्या दृष्टीने ही अभिव्यक्ती समान आहे आणि हे i तुम्ही ज्याला तुम्ही म्हणता त्या एक्सपोनेंशियल टर्म शब्दाइतकीच आहे आता हे आणखी एक गोष्ट केली जाते ती म्हणजे हा प्रामुख्याने सिद्धान्त आहे जो तुमच्या समोर घडत आहे आपल्या सर्वांसमोर घडत आहे म्हणजे आपण दररोज पाहू शकतो ते तुमच्या पावसाळ्यात आहे आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपल्याला विजेचा पक्षाघात दिसतो त्यामुळे विजेचा पक्षाघात सांगण्यापूर्वी मला असे म्हणायचे आहे की जेव्हा तुम्ही जमिनीवरून वरच्या दिशेने जात असता तेव्हा मला म्हणायचे आहे त्यामुळे त्यातून पृष्ठभाग ४०००० फुटांपर्यंत आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही जमिनीच्या वर जाता तेव्हा तुम्हाला माहीत आहे की जर तुम्ही मीटरच्या संदर्भात सांगत असाल तर जमिनीपासून किमान 5 किलोमीटर अंतरावर तापमान 0 डिग्री असेल आणि जर तुम्ही 10 किलोमीटर किंवा जमिनी पेक्षा जास्त गेलात तर तापमान 30° असेल जेव्हा तुम्ही जात असता तेव्हा 35° किंवा 40° म्हणजे जमिनीच्या तापमाना पेक्षा 5 किलोमीटर उंचीवर पोहोचल्यावर कमीत कमी 0 डिग्री असेल आणि त्यानंतर तापमान वेगाने घसरत आहे आणि ते जमिनी पासून १० किलोमीटर उंचीवर 30° किंवा 40° जाईल त्यामुळे जेव्हा जेव्हा असे घडते की उंची असलेल्या काही उंच वस्तू देण्यापूर्वी तुम्ही जे काही म्हणता ते किलोमीटर मध्ये नव्हे तर फीट मध्ये दिले जाते तेव्हा तुम्ही त्याचे किलोमीटर मध्ये रूपांतर करू शकता बरोबर आणि हे तापमान आहे त्यामुळे येथे जवळजवळ १५००० फूट तापमान 0° अंश सेल्सिअस असल्याचे दिसून येत आहे मी तुम्हाला सांगितले की त्यानंतर सुमारे ५ किलोमीटर तापमान 0° अंश सेल्सिअस असेल तर अशा परिस्थितीत काय होते की पाऊस पडला की पाऊस पडतो तेव्हा प्रत्यक्षात पाऊस पडतो तेव्हा वरच्या बाजूला स्फटिक केले जाईल आणि खालच्या बाजूला पाण्याचा थेंब पडेल मग अशा परिस्थितीत काय होईल त्यामुळे या विजेच्या नेमक्या घटनेवर वरची बाजू नीट समजत नाही पण तो वरचा भाग स्फटिकाचा बर्फाचा भाग आहे त्याचा काही भाग सकारात्मक प्रभारित केला जातो आणि पाण्याचा थेंब नकारात्मक चार्ज केला जातो त्यामुळे मुळात असे मानले जाते की तो ढग आहे आणि या बाणाने बर्फाचे स्फटिक या बाणाने दाखवत आहात मग बर्फ या सर्व गोष्टी आकृतीत दाखवल्या जातात त्यामुळे वेगवेगळा थर असू शकतात त्यामुळे बर्फाचे स्फटिक किंवा बर्फ तुम्ही सहज शोधू शकता तुमचा धाडसी बोल्ड पाऊस धाडसी आहे आणि बर्फही आहे आणि तुमच्या दुहेरी बाणाने ही बर्फाची स्फटिके दाखवली आहेत त्यामुळे दोन्ही बाजूचे बाण थेंब तर बर्फाचे स्फटिक आहेत बरोबर त्यामुळे प्रत्यक्षात अशा प्रकारे ढग निर्मिती आणि पाऊस असतो त्यामुळे आता ही आदर्श परिपक्व मेघ पेशी आहे त्यामुळे परिपक्व अवस्था आहे बरोबर त्यामुळे हे समजण्या जोगे आहे त्यामुळे विजेच्या व्याख्येनुसार प्रकाश हा पूर्णपणे सिद्धान्त आहे बरोबर त्यामुळे वीज हा विद्युत विसर्ग आहे हे आम्हाला माहीत आहे ढग आणि पृथ्वी किंवा ढगांच्या मध्ये विद्युत स्थिर वीज साठवण्याचे हे उच्च प्रवाह आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरून तुम्ही ज्याला म्हणता त्यावरून तुम्ही पाहू शकता की मुळात तुम्ही ज्याला वीज म्हणता आणि विद्युत प्रवाही विसर्जन ढग आणि पृथ्वी किंवा ढगांदरम्यान विद्युत प्रवाहित होते त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या ढगातून विमानाने प्रवास करता तेव्हा तुम्हाला दिसून येते की 2 ढगांच्या मध्ये तुमची वीज पडेल आणि त्याचप्रमाणे ढग आणि पृथ्वी यांच्यामध्ये वीज पडतील ज्याला मुळात आपण विजेचा पक्षाघात म्हणतो त्यामुळे ज्या यंत्रणेद्वारे ढग विद्युतप्रभारित होतो ती यंत्रणा अद्याप पूर्णपणे समजलेली नाही पण हे माहीत आहे की ढगातील बर्फाचे स्फटिक सकारात्मक प्रभारित केले जातात आणि पाण्याच्या थेंबात सहसा नकारात्मक प्रभार असतो त्यामुळे बर्फाचे स्फटिक हे त्यांचे सकारात्मक स्फटिक असेल मी तुम्हाला सांगितले की जर तुम्ही ५००० किलोमीटर पर्यंत पोहोचलात तर 0 अंशाच्या जमिनीच्या तापमानापेक्षा ते कमी होते जर तुम्ही या जमिनी पासून १० किलोमीटर उंचीवर पोहोचलात तर तापमान ३० अंश सेल्सिअस ३५ अंश सेल्सिअस असते त्यामुळे इतक्या उंच अंतरावरून एयरप्लेन उड्डाण करताना तुम्ही आत काही ही अंदाज करू शकत नाही पण बाहेर चे तापमान विशेषतः आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांच्या एयरप्लेन मधे बाहेर चे तापमान कधी कधी ३० अंश सेल्सिअस ३५ अंश सेल्सिअस असेल त्यामुळे ढगांमध्ये तुमचे चार्ज सेंटर सकारात्मक आहे याचा अर्थ बर्फाच्या स्फटिकापेक्षा ते सकारात्मक आहे ते खरे तर सकारात्मक प्रभार केंद्र आहे आणि खालच्या विभागातील नकारात्मक प्रभार विभाग म्हणजे पाण्याचा थेंब आहे तर या प्रकरणात आपल्या विद्युतीयदृष्ट्या बोलत असलेल्या विजेमध्ये द्विध्रुवीय समावेश आहे कारण अधिक शुल्क वजा शुल्क समावेश आहे तर आपण द्विध्रुवीय विचार करू शकतो तर तापमान आणि उंचीच्या संदर्भात कण प्रवाहाचे स्पष्टीकरण आकृती 13 मध्ये दर्शविले आहे फक्त थांबा खरं तर हे तुमचे आकृती असेल मी तुम्हाला दाखवले ते हे आपले आहे हे तुमचे आहे ही आकृती मी तुम्हाला दाखविली आहे म्हणजे मी या आकृतीचा अर्थ असा की जे काही या तपमानाचे मानते की या सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखविल्या आहेत की हा ढग 13 आकृतीचा आहे ती भिन्न उंची आणि आपले तापमान जे आकृती 13 आहे जे मी तुम्हाला दर्शविले आहे तर लक्षात ठेवा की शुल्क वेगळे करणे हे थंड आणि अधूनमधून अगदी थेंबांच्या गरव्याशी संबंधित आहे तर चार्ज एकाग्रतेचे स्वभाव अंशतः अपड्राफ्ट्सच्या संदर्भात अनुलंब भिसरण मुळे आणि ज्याला आपण आपल्या डाउनड्राफ्टस म्हणता त्यामुळे होते मुळात या गोष्टी एकाग्रतेवर अवलंबून असतात त्याबरोबर खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा परत येऊ